नमस्कार प्रकल्पांसाठी निर्गमन सर्वेक्षण मॉड्यूल 2 युनिट 17 मध्ये आपले स्वागत आहे शेवटच्या युनिटमध्ये आम्हाला प्रयोगशाळा कोर्सच्या निर्गमन सर्वेक्षणांची रचना आणि वापर समजले या युनिटमध्ये आम्ही प्रकल्पांकडे पाहू या युनिटचा परिणाम प्रकल्पाच्या निर्गमन सर्वेक्षणांच्या रचना आणि वापराबद्दल समजून घेणे हा असेल प्रकल्प हे विशिष्ट UG अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे मुख्य घटक असतात ते कोल्ब मॉडेलच्या आधारे अनुभवात्मक शिक्षण पध्दतीचा आधार बनतात ज्याविषयी आपण पुढील मॉड्यूलवर सूचना देणार आहोत आता पुन्हा भिन्नता येऊ शकतील ज्यात प्रकल्प देता येतील परंतु सामान्यत प्रकल्प एकतर लघु प्रकल्प किंवा मोठा प्रकल्प किंवा अंतिम वर्षाचा प्रकल्प असू शकतात लघु प्रकल्प पुन्हा नियमित कोर्सचा एक भाग म्हणून दिला जाऊ शकतो सहसा संबंधित प्रयोगशाळेच्या ठिकाणी परंतु कधीकधी प्रयोगशाळा तसेच लघु प्रकल्प देखील असू शकतो किंवा स्वतंत्रपणे कोर्स म्हणून देऊ शकतो उदाहरणार्थ 0 0 2 च्या क्रेडिट रचनासह याचा अर्थ असा की 0 सिद्धांत तास 0 शिकवण्याचे तास 2 क्रेडिट्सची किंमत असते परंतु तो एक लघु प्रकल्प असतो स्तरीय 1 संस्थांमध्ये हे अधिक सामान्य आहे तथापि काही स्तरीय 2 संस्थांमध्ये सतत अंतर्गत मूल्यमापन ज्या पद्धतीने राबविले जाते त्याप्रमाणे शिक्षकांना काही प्रमाणात स्वातंत्र्य दिले जाते त्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना लघु प्रकल्पांची निवड देऊ शकतात याला मर्यादित व्याप्ती आहे कारण ते सेमेस्टरमध्ये केले जाते आणि इतर कोर्सही आहेत ज्यातून विद्यार्थी जात असतात तर लघु प्रकल्पांना मर्यादित वाव आहे मुख्य प्रकल्प एकतर अंतिम सेमेस्टरमध्ये किंवा अंतिम वर्षात केला जातो जो 7 व्या आणि 8 व्या सत्रात एकत्रित असतो आणि त्यात क्रेडिटही जास्त असते तर विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी क्रियाकलाप आहे आणि बहुतेक संस्थांमध्ये ही एक मूलभूत क्रिया आहे खूप कमी संस्था विद्यार्थ्यांना पसंती देतात ते मोठे प्रकल्प करू शकतात किंवा कोर्सची काही अतिरिक्त कामे करू शकतात परंतु हे फारच दुर्मिळ आहे मोठ्या प्रमाणात आणि बर्याच संस्थांमध्ये मोठा प्रकल्प हा एक मूलभूत उपक्रम आहे प्रकल्पांचे महत्त्व असे आहे की त्यांच्याकडे बर्याच POला संबोधित करण्याची क्षमता आहे जी आजच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ठराविक अभ्यासक्रमांद्वारे सहजपणे संबोधित करता येत नाही खरं तर PO 6 ते PO 12 पर्यंतचे PO अभियंता आणि समाज संबंधित पर्यावरण आणि टिकाव यांच्याशी संबंधित नीतिशास्त्र केल्यास या सर्व POना संबोधित करण्यासाठी प्रकल्पांची क्षमता वाढते लघु प्रकल्पांकडे स्पष्टपणे वाव आहे परंतु प्रमुख प्रकल्प खरोखरच या सर्व POना प्रभावीपणे हाताळू शकेल परंतु मुख्य प्रकल्पदेखील विशिष्ट POला संबोधित करण्यासाठी प्रकल्प मार्गदर्शक तत्त्वांमध्ये या POना संबोधित करण्याची आवश्यकता समाविष्ट करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ जर प्रकल्प नीतिमत्तेची समस्या सोडवायची असेल तर स्पष्टपणे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये प्लेगॅरीजम बद्दल काहीतरी समाविष्ट असले पाहिजे तर त्याचप्रमाणे इतर कोणत्याही PO कडे लक्ष द्यायचे असल्यास मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट असणे आवश्यक आहे की विद्यार्थ्यांनी त्यांचे मुख्य प्रकल्प राबवित असताना त्या समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे प्रकल्प निरीक्षणामध्ये अशा POना संबोधित करण्याच्या मुद्दयाचे स्पष्टपणे मूल्यांकन करणे आवश्यक आहे कार्य त्या PO ना खरोखर संबोधित करीत आहे की नाही त्या देखरेखीच्या कार्यात भाग म्हणून समाविष्ट केले जाणे आवश्यक आहे रुब्रिक्समध्ये अशा POशी संबंधित गुण समाविष्ट करणे आवश्यक आहे तरच आम्ही दावा करू शकतो की खरोखर प्रकल्प त्या PO ना संबोधित करीत आहे आणि रूब्रिक्स नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांसह सामायिक केले जाणे आवश्यक आहे जर आपण या सर्व मुद्द्यांची दखल घेतली तर आम्ही हे सुनिश्चित करू शकतो की मुख्य प्रकल्प या सर्व PO ना संबोधित करतो ज्यांना पारंपारिक अभ्यासक्रमांद्वारे संबोधित करणे फार कठीण आहे जेव्हा आपण लघु प्रकल्पांसाठी निर्गमन सर्वेक्षण पाहतो तेव्हा आमच्याकडे पुन्हा पर्याय असतात लघु प्रकल्प नियमित कोर्सचा एक भाग म्हणून लागू केला जाऊ शकतो किंवा स्वतंत्रपणे स्वतंत्र कोर्स म्हणून देऊ केला जाऊ शकतो जेव्हा लघु प्रकल्प नियमित कोर्सचा एक भाग म्हणून राबविला जातो तेव्हा निर्गमन सर्वेक्षण नियमित कोर्सच्या प्रयोगशाळेतील घटकांसाठी निर्गमन सर्वेक्षण सारखाच असतो या अर्थाने आम्ही तेथे जे काही प्रश्न विचारतो ते येथे देखील लागू आहेत उदाहरणार्थ आम्ही लघु प्रकल्पाच्या कोर्सच्या COशी प्रासंगिकतेबद्दल प्रश्न विचारू शकतो जसे की संसाधनांची उपलब्धता चांगली उपकरणे आणि घटकांचा पुरेसा पुरवठा इ लघु प्रकल्प कसे कार्यान्वित केले जाते यावर अवलंबून काही अतिरिक्त प्रश्नांचा निर्गमन सर्वेक्षणात समावेश केला जाऊ शकतो उदाहरणार्थ जर लघु प्रकल्प एक गट क्रियाकलाप म्हणून अंमलात आला असेल तर 2 किंवा 3 विद्यार्थी एकत्रित लघु प्रकल्प कार्यान्वित करतात तर मग आपण एक प्रश्न विचारू शकतो"लघु प्रकल्पाने गटामध्ये सहज काम करण्यास मदत केली का हे कार्यसंघाशी संबंधित POशी संबंधित आहे आम्ही एक प्रश्न देखील विचारू शकतो वैयक्तिक योगदानाचे मूल्यांकन योग्य होते का हे गटकार्याशी देखील संबंधित आहे जर लघु प्रकल्पाला वेगळा कोर्स म्हणून ऑफर दिले तर काही अतिरिक्त विचार चित्रात येतील जेव्हा लघु प्रकल्प हा वेगळा कोर्स म्हणून दिला जातो तेव्हा तो सामान्यतः विद्यार्थ्यांना चांगले अनुभवात्मक शिक्षण देण्यासाठी बनविला जातो त्याचे लक्ष फारच तीक्ष्ण परंतु मर्यादित असतात मिनी प्रकल्प स्वतंत्र अभ्यासक्रम म्हणून विद्यार्थ्यांना विशिष्ट प्रकारच्या अनुभवाची ऑफर देण्यात आली आहे बर्याचदा त्यांचा काही खुला प्रयोग केलेला प्रयोग असतो आणि ते संशोधात्मक प्रकारचे असतात परंतु त्यांचे काही मर्यादांपर्यंतच लक्ष असते उदाहरणार्थ पहिल्या वर्षात किंवा कधीकधी दुसर्या वर्षी किंवा पहिल्या वर्षात सामाजिक उद्योजकता संबंधित क्रियाकलाप असू शकते आणि आम्ही त्या क्षेत्रात एक लघु प्रकल्प देऊ शकतो हे सर्व लघु प्रकल्प स्वतंत्र कोर्स म्हणून देण्यात येतात इतर कोर्सप्रमाणे पुढच्या वेळी लघु प्रकल्प ऑफर केल्यावर त्यात सुधारणा करणे देखील आवश्यक आहे जर लघु प्रकल्प सेमेस्टरमध्ये स्वतंत्र कोर्स म्हणून उपलब्ध असेल तर आम्ही त्या कोर्सला इतर कोणत्याही कोर्सप्रमाणे वागवू शकतो तो एक पर्याय आहे आम्ही मुख्य प्रकल्पाप्रमाणेच अशा फॅशनमध्ये देखील यावर वागवू शकतो तो दुसरा पर्याय आहे जर आपण हा इतर कोर्स म्हणून मानला तर CO विकसित करणे PO आणि PSOना CO नकाशा बनविणे CO उपलब्धतेसाठी लक्ष्य निश्चित करणे COची वास्तविक प्राप्ती मोजणे अंतरांच्या आधारे निर्गमन सर्वेक्षणातून अभिप्राय गोळा करणे इष्ट ठरेल CO प्राप्ति आणि अभिप्राय डेटामध्ये पुढील वेळी जेव्हा असाच कोर्स केला जाईल तेव्हा योजना सुधारित करा उदाहरणार्थ या प्रकारच्या आकडेवारीवर आधारित आपण एका वर्षामध्ये रचनात्मक विचारांवर कोर्स केल्यास पुढच्या वेळी हाच अभ्यासक्रम सादर केला जाईल तेव्हा ही ऑफर कशी सुधारावी ते ठरवू शकतो पुढच्या वेळी लघु प्रकल्प पुन्हा रचनात्मक विचारांवर ऑफर केला जाईल अर्थात लघु प्रकल्पचे CO अधिक POसारखे असतात उदाहरणः रचनात्मक विचारांच्या 0 0 2 लघु प्रकल्प कोर्सचा विचार करा 0 सिद्धांत तास 0 शिकवण्या आणि 4 तास प्रयोगशाळेचे काम लघु प्रकल्प साठी समर्पित असतात एक CO असू शकतो कोर्सच्या शेवटी विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये अनौपचारिक किंवा अर्ध पूर्वी वर्णन केलेल्या वापरकर्त्याच्या आवश्यकतांमधून अभियांत्रिकी समस्या तयार करण्यास सक्षम असतील लघु प्रकल्प ज्या प्रकारे आम्ही आयोजित करतो बहुधा आपण वापरकर्त्याच्या आवश्यकतेच्या स्पष्टीकरणासह प्रारंभ करतो परंतु इंग्रजीमध्ये अनौपचारिक किंवा अर्ध औपचारिकरित्या पहिल्या टप्पा म्हणून विद्यार्थ्यांनी ते अभियांत्रिकीच्या विशिष्ट समस्येनुसार समस्या विधान तयार करणे अपेक्षित आहे आता ही CO जवळजवळ PO 2 सारखी आहे आणखी एक CO असू शकतात कोर्सच्या शेवटी विद्यार्थ्यांना किंमतीवर आधारित रचना पर्यायांची तुलना करण्यास सक्षम असेल जर लघु प्रकल्प आयोजित केला असेल तर विद्यार्थ्यांनी डिझाइनच्या आधारे किंमतीवर खर्च करणे अपेक्षित आहे तर विद्यार्थ्यांना किमान दोन डिझाइन पर्याय उपलब्ध करण्यास सांगितले जाईल नंतर त्यांची किंमतीनुसार तुलना केली जाते म्हणून जर एक CO असेल तर कोर्सच्या शेवटी विद्यार्थ्यांना किंमतीच्या आधारे डिझाइन पर्यायांची तुलना करण्यास सक्षम केले जाईल तर ही CO PO 11 प्रकल्प व्यवस्थापन आणि वित्त यांच्या अगदी जवळ असेल अशाप्रकारे अशा कोर्समधील COPO मॅपिंग तुलनेने सरळ साधी आणि सोपी असल्याचे समजते कारण CO जवळजवळ PO सारखे दिसते मुख्य प्रकल्पाप्रमाणेच लघु प्रकल्प मानणे देखील शक्य आहे याचा अर्थ असा की स्वतंत्र CO विकसित केले जात नाहीत लघु प्रकल्पाला थेट PO आणि PSO ने मॅप केले जाते आणि लघु प्रकल्पाचे मुख्य प्रकल्प म्हणून मूल्यांकन केले जाते असा लेखी अहवाल असू शकतो प्रात्यक्षिक असू शकतो आणि PO आणि PSOची प्राप्ती रुब्रिक्सच्या सहाय्याने केली जाते लघु प्रकल्पाचे मूल्यांकन रुब्रिक्सच्या सहाय्याने केले जाते जे शक्य आहे लघु प्रकल्प पुढच्या वेळी ऑफर केल्यावर स्वतंत्र प्रकल्प म्हणून कार्यान्वयन सुधारण्यासाठी निर्गमन सर्वेक्षण डेटाचा वापर केला जातो तर या दोन्हीपैकी कोणत्याही प्रकारे लघु प्रकल्पावर विचार करणे शक्य आहे स्वतंत्र कोर्स म्हणून लघु प्रकल्पासाठी निर्गमन सर्वेक्षणात नियमित कोर्सचा भाग असलेल्या लघु प्रकल्पासारखेच प्रश्न असतात परंतु निर्गमन सर्वेक्षणात काही अतिरिक्त प्रश्न शक्य आहेत "CO समोर केले होते " जर आम्ही CO लिहित आहोत आणि त्यांचे मोजमाप करत आहोत "CO स्पष्ट होते" "कोर्समधील संभाव्य उपक्रम नमूद केलेल्या CO मिळविण्यास उपयुक्त ठरले" "समस्या तयार करण्यात गुंतलेल्या समस्या समजून घेण्यासाठी मला मदत केली" "प्राध्यापक आणि तांत्रिक सहाय्य कर्मचारी खूपच उपयुक्त होते" या प्रमाणे लघु प्रकल्पाचा स्वतंत्र कोर्स म्हणून ऑफर केला जातो तेव्हा आम्ही निर्गमन सर्वेक्षणमध्ये काही प्रश्न जोडू शकतो मुख्य प्रकल्पः ही साधारणत मूलभूत क्रिया असते बहुतेक संस्थांमध्ये हा एक अनिवार्य उपक्रम असतो आणि तो अंतिम सेमेस्टरमध्ये किंवा अंतिम 7 व 8 व्या सेमेस्टरच्या अंतिम सत्रात केला जातो आणि सामान्यत हा एक गट क्रियाकलाप असतो प्रति बॅच 2 ते 4 विद्यार्थी दुर्मिळ असले तरी मोठी तुकडी मिळविणे शक्य आहे त्याचप्रमाणे अगदी दुर्मिळ आणि अपवादात्मक परिस्थितीत एका विद्यार्थ्यास प्रकल्प करण्यास परवानगी दिली जाऊ शकते परंतु हे सर्व अत्यंत दुर्मिळ आणि अपवादात्मक आहेत ठराविक म्हणजे ते एक गट क्रियाकलाप आहे आणि ते संस्थेमध्ये किंवा बाह्य मार्गदर्शकाखाली बाह्य संस्थेत केले जाऊ शकते परंतु अंतर्गत मार्गदर्शकाद्वारे देखरेखीखाली ठेवले जाऊ शकते बर्याच संस्थांमध्ये देखील याची परवानगी आहे आणि सतत अंतर्गत मूल्यांकन आधारित असते थोडक्यात हे SEE चे घटक आहेत सहसा संस्थांमध्ये व्यवस्थित रचनासाठी आणि क्रियाकलापांच्या अंमलबजावणीसाठी अनेक प्रक्रिया असतात प्रकल्प बॅच तयार करण्यासाठी प्रक्रिया आहेत संस्थेत बरेच चांगले पर्याय उपलब्ध आहेत ते फक्त रोल नंबरवर ठेवले जाऊ शकतात म्हणजे अनुक्रमांकप्रमाणे ते विभागाच्या प्रमुखांच्या समजुतीसह एकत्रित विद्यार्थी हितसंबंधांवर आधारित असू शकतात काहीवेळा काही चांगले विद्यार्थी काही तुलनेने कमकुवत विद्यार्थ्यांसह एकत्र केले जाऊ शकतात बरेच पर्याय अस्तित्वात आहेत आणि बर्याच संस्था याचा वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करतात परंतु हा एक महत्वाचा उपक्रम आहे आणि प्रकल्पाचे बॅच कसे तयार होतात यावर प्रक्रिया संस्थेत परिभाषित केली जाते प्रकल्प ओळखणे येथे पुन्हा आमच्याकडे निवडी आहेत कधीकधी विभाग उपलब्ध प्रकल्पांची यादी ठेवतो ही यादी नोटीस बोर्डावर उपलब्ध असते आणि त्यापासून विद्यार्थी आपली प्राधान्ये देतात कधीकधी विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या कल्पना मांडण्याची परवानगी दिली जाते आणि या कल्पनांचा विचार विभाग स्तरावर केला जाऊ शकतो आणि काहीवेळा ते प्रकल्प ओळखण्यासाठी आधार तयार करतात पुन्हा पर्यायांचे प्रकार उपलब्ध आहेत प्रकल्पांना पथकांना वाटप करणे प्रकल्प मार्गदर्शकांचे वाटप करणे पुन्हा यात बरेच काही सामील आहे विद्यार्थी प्राधान्ये तसेच मार्गदर्शक प्राधान्ये देखील असू शकतात तर त्या आधारे एक प्रकारची प्रक्रिया आहे ज्याद्वारे प्रकल्पांना मार्गदर्शकांचे वाटप केले जाते सीआयई मूल्यांकन वेळापत्रक हे देखील अग्रभागी निर्दिष्ट केले आहे देखरेख किती वेळा होते आणि निरीक्षणात नेमके काय होते या देखरेखीच्या बैठकीत विद्यार्थ्यांमधून काय प्रस्तुत होऊ शकते आणि कोणत्या रुब्रिक्सच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले जाते हे देखील प्रक्रियेचे भाग आहेत नंतर अंतिम उत्क्रांतीसाठी देखील आपल्याकडे सामान्यतः रुब्रिक्स असतात तर आमच्याकडे प्रकल्पांशी संबंधित या सर्व क्रियाकलापांसाठी प्रक्रिया आहेत या सर्व बाबींशी संबंधित असलेल्या एक्झिट सर्वेक्षण प्रश्नांमध्ये आपल्याकडे प्रश्न असू शकतात तर आपल्याकडे प्रक्रियेबद्दल सामान्य प्रश्न असू शकतात "प्रकल्प बॅचेस ज्या प्रकारे तयार होतात त्याबद्दल आपण समाधानी आहात का " "मार्गदर्शकाकडून उपयुक्त सहाय्य" विशेषत प्रकल्प एखाद्या बाह्य संस्थेत केले असल्यास अंतर्गत मार्गदर्शकाद्वारे कोणत्या प्रकारचे समर्थन प्रदान केले गेले आहे तर आम्ही मदत निर्दिष्ट करू शकू विशेषतः मार्गदर्शकाचे समर्थन "रुब्रिक्स आघाडीवर सामायिक केले होते" "रुब्रिक्स स्पष्ट होते" "समूहातील एखाद्या व्यक्तीच्या योगदानाचे मूल्यांकन निःपक्षपाती होते" लक्षात घ्या की हे सर्व फक्त विद्यार्थ्यांचा समजूतदारपणा आहे कारण ते एक सर्वेक्षण आहे मग संसाधनांविषयी सामान्य प्रश्न आम्ही विचारू शकतो "प्रकल्प प्रयोगशाळेत प्रवेश करणे सोपे आणि फ्लेक्सिबल होते" होते " "पुरेशी प्रयोगशाळेची संसाधने उपलब्ध होती" "लायब्ररी सुविधा पुरेशी होती" मग आर्थिक मदत कदाचित लिमिटेड प्रकल्पांमध्ये अनेक PO संबोधित करण्याची क्षमता असते सामान्यत PO जे पारंपारिक अभ्यासक्रम कोणत्याही अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील नियमित अभ्यासक्रमांद्वारे सहजपणे संबोधित केले जाऊ शकत नाहीत योग्य नियोजन प्रकल्पांद्वारे या सर्व PO ला संबोधित करता येईल प्रकल्प मार्गदर्शक तत्त्वे आणि रुब्रिक्स येथे मुख्य भूमिका निभावतात मार्गदर्शकतत्त्वांमध्ये त्या POला संबोधित करण्यासाठी होणाऱ्या क्रियांचा उल्लेख करणे आवश्यक आहे आणि रुब्रिकमध्ये त्या POशी संबंधित गुणधर्म असणे आवश्यक आहे हे केले असल्यास निर्गमन सर्वेक्षणात विचारले जाणारे प्रश्न त्या PO शी संबंधित असू शकतात तर आम्ही ज्या निर्गमन सर्वेक्षणात समाविष्ट करू शकतो अशा प्रश्नांचे नियोजन यावर अवलंबून असते जर मार्गदर्शक तत्त्वे आणि रुब्रिक्स विशिष्ट PO च्या संदर्भात विशिष्ट असतील तर आपण जे प्रश्न विचारू शकतो "दिलेल्या समस्येसंदर्भात साहित्य सर्वेक्षण करण्यात तुम्हाला आता किती आत्मविश्वास वाटेल " प्रकल्पाच्या कामामुळे मला आधुनिक साधनांच्या वापरावर आणि त्यांच्या मर्यादा समजून घेण्यास विश्वास आहे "प्रकल्पाच्या कामामुळे मला एक चांगला खेळाडू संघ बनण्यास मदत झाली" संबंधित काही निकष काही गुण समाविष्ट असतील "प्रकल्पाच्या अहवालामुळे स्त्रोतांच्या योग्य विशेषतांचे महत्त्व समजून घेण्यात मला मदत झाली" "आम्ही दिलेल्या प्रकल्प व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित प्रकल्प राबविला" "प्रकल्पाच्या कामामुळे मला स्वतंत्र शिक्षण घेण्यास मदत झाली" आमच्या प्रकल्पात आम्ही टिकाऊपणाच्या दृष्टीकोनातून आमच्याद्वारे प्रस्तावित केलेल्या तांत्रिक उपायांवर चर्चा करतो "प्रकल्पाच्या कामामुळे मला सुरक्षित अर्थात जर तेथे कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे दिलेली नसतील आणि जर कोणतीही रुब्रिक्स नसेल आणि विद्यार्थ्यांना या समस्येच्या आधारे प्रकल्प राबविण्यास खरोखर मदत केली नसेल तर निर्गम सर्वेक्षणात हे प्रश्न विचारणे अन्यायकारक आहे परंतु या बाबींकडे लक्ष दिले गेले आहे असे गृहीत धरून नंतर विद्यार्थ्यांनी त्या मुद्द्यांचा खरोखर किती फायदा झाला हे आम्ही ठरवू शकतो आम्ही निर्गमन सर्वेक्षणात त्या विशिष्ट POशी संबंधित प्रश्न विचारू शकतो आणि यामुळे आम्हाला या POसाठी अधिक चांगले ज्ञान मिळण्यास मदत होईल कारण केवळ अभ्यासक्रमांतून अशा PO मिळविणे फारच कठीण आहे जर संस्था या प्रकारची मार्गदर्शक सूचना प्रदान करतात याची काळजी घेत असतील तर योग्य रुब्रिक्स समोर सामायिक केले जातील आणि नंतर निर्गमन सर्वेक्षणामध्ये हे प्रश्न विचारले जातील तर अशा POच्या अधिक चांगल्या प्राप्तीसाठी आपण निश्चितपणे योजना आखू शकतो अभ्यास लघु प्रकल्पासाठी प्रकल्प निर्गमन सर्वेक्षण डिझाइन करा आपण एक लघु प्रकल्प निवडू शकता जो नियमित कोर्सचा भाग असेल किंवा स्वतंत्र कोर्स म्हणून दिलेला लघु प्रकल्प असेल अंतिम वर्षाच्या प्रकल्पासाठी प्रकल्प सर्वेक्षण फॉर्म डिझाइन करा अभ्यासाचे निकाल ta com वर सामायिक केल्याबद्दल धन्यवाद पुढील युनिटमध्ये आम्ही सर्व मूल्यांकनांमधून डेटाचा सारांश आणि स्वत ला सारांश अभिप्राय तयार करण्याची प्रक्रिया समजून घेऊ